तर आता इंडक्शन मोटर चे सिद्धांत किंवा तीन फेज इंडक्शन मोटर चे कार्य हे वाहकवर होणाऱ्या फॅरडे कायदा Faraday's Law आणि लॉरेन्त्झ फोर्स च्या सिद्धांतावर आधारित आहे तर समजा वाहक लांबी l असेल आणि त्याने एक शिडी बनविली असेल आणि दोन्ही बाजू दोन पट्ट्या जोडल्या असतील तर त्या प्रकरणात सर्व घटक वाहक आहेत समजा या वाहकाच्या वर कायमस्वरुपी चुंबक ठेवले आहे जर आता हे A आहे तर हे B आहे ही वाहकची लांबी l आहे आणि ही फ्लक्स घनता आहे जी B फ्लक्स घनता आहे E1 वाहक हा चुंबक हाताच्या बाजूस गती B ने ओढा नंतर तो फ्लक्स कापेल म्हणूनच व्होल्टेज E B या मुळे काय होईल फ्लक्स ची घनता B आहे म्हणून व्होल्टेज E B l V प्रेरित करेल तर त्या परिस्थितीत असे काय होईल की ज्यामुळे विद्युत् प्रवाह वाहतो तो प्रवाह आहे आणि अर्ध्या प्रवाह या अर्ध्या भागातून वाहून जाईल किंवा ज्याला या वाहकद्वारे संचालित केले जाईल तर अशा परिस्थितीत असे समजल्यास की ही शिडी हलवून देत नाही परंतु जर मोकळ करून दिल तर काय होईल ती शिडी देखील सरकते आणि चुंबकाच्या दिशेने येणाऱ्या चुंबकाला हाताच्या दिशेने सरकवते आणि या वाहक आणि चुंबकाच्या दरम्यान खूपच अंतर ठेवते तर अशा परिस्थितीत शिडी देखील तेथे सरकते त्या चुंबकाच्या आणि शिडीच्या दरम्यान सापेक्ष वेग असू शकतो तर शेवटी व्होल्टेज E देखील कमी होईल आणि प्रवाह देखील कमी होईल तर केवळ या संकल्पनेतून फक्त इंडक्शन मशीन च्या तत्त्वानुसार ते कसे फिरते ते पहा कारण ते एक स्व प्रारंभ आहे म्हणूनच आपण त्याकडे पाहू तर या प्रकरणात हे चित्र पुस्तकातून घेतले आहे तर या प्रकरणात 4 गोष्टी घडतील एक व्होल्टेज E B l V त्याच्या वाहकमध्ये लावला जाईल जेव्हा तो कापला जाईल तो फ्लक्स असेल तर हा फॅराडेचा नियम Faraday's law आहे आता प्रेरित व्होल्टेज त्वरित एक प्रवाह तयार करतो जो शेवटच्या पट्टीमधून वाहकच्या खाली वाहतो आणि इतर वाहकमार्फत परत जातो तर प्रवाह I 1आणि I 2 दोन्ही बाजूंनी जाईल आणि आता वाहक कायमस्वरुपाच्या चुंबकीय क्षेत्रात आहे त्यामुळे त्याला यांत्रिक शक्तीचा अनुभव येतो ज्याला लोरेन्त्झ बल म्हणतात आणि चुंबकीय क्षेत्रासह वाहक ओढणेसाठीसाठी बल नेहमी या दिशेने कार्य करते आता जर वाहक शिडी आता सरकण्यास मोकळी असेल हलण्याची परवानगी देत असेल तर त्या दिशेने वेग वाढवणे आवश्यक आहे तथापि जसजसे वेग पकडेल तसतसे वाहक कमी वेगाने कापेल कारण संबंधित गती कमी होईल परिणामी प्रेरित व्होल्टेज E आणि विद्युत प्रवाह कमी होईल यामुळे वाहकवर काम करणारी शक्ती देखील कमी होईल तर शिडी चुंबकीय क्षेत्राच्या वेगाने प्रेरित व्होल्टेज E विद्युत प्रवाह I आणि शक्ती सर्व 0 असेल कारण संबंधित वेग 0 असेल म्हणूनच प्रेरण मोटर मध्ये शिडी स्वतः बंद आहे व एक स्क्विरल केज तयार करते आहे जर फक्त ते धरून ठेवले तर शिडी असे दिसते की ज्याला स्क्विरल केज म्हणतात आणि फिरणार चुंबक फिरते क्षेत्र निर्माण करत आहे तर स्पष्टीकरणाच्या उद्देशाने या आकृतीमध्ये या चलनात आम्ही एक फिरता चुंबक घेतला आहे परंतु परस्परक्रियामुळे मशीन मध्ये ते 3 फेज केलेले चुंबकीय क्षेत्र हे फिरणारे चुंबकीय क्षेत्र असेल आणि जर ही शिडी संलग्न केली तर ते स्क्विरल केज सारखे दिसेल म्हणूनच हे चित्र घेतले आहे म्हणून या प्रकरणात असे म्हटले जाते की ते प्रेरण मोटर सारखे दिसते ज्यात शिडी संलग्न आहे स्वतःच एक स्क्विरल केज तयार करते आणि फिरणारे चुंबक बदलले जाते फिरणारे चुंबकीय क्षेत्र तयार करते तर प्रत्यक्षात क्षेत्र तयार केले जाते 3 फेज विद्युत प्रवाह जे स्टेटर विंडिंग्ज मध्ये वाहते तर आता ही पुस्तकातून काढलेली आकृती आहे म्हणून या भागाला बाह्य वर्तुळ म्हणा हा भाग प्रत्यक्षात हा भाग बाह्य भाग हा प्रत्यक्षात स्टेटर भाग आहे स्टेटर आणि रोटर दरम्यान लहान अंतर आहे हे हवेतील अंतर आहे हे एकसमान आहे जेणेकरून मशीन च्या रेटिंग नुसार ते 0 424 मिलीमीटर असू शकते किंवा मशीन च्या रेटिंग नंतर देखील बदलू शकते तर आता हे A B आणि C प्रत्यक्षात 3 टप्प्यात आहे A B C 3 टप्प्याचे आहे 3 टप्पे आहेत जेणेकरून ते योजनाबद्धपणे दर्शविले गेले आहे त्याचप्रमाणे रोटर च्या आत देखील असे काहीतरी दिसू शकते जे प्रत्यक्षात T T L T L आहे आपण केवळ मूलभूत गोष्ट पाहू आणि हे 3 फेज टर्मिनल्स वर मार्ग 3 फेज पाहिले आहे A B C तिथे 3 फेज टर्मिनल साथिंग आहे आणि हे एका शी जोडलेले आहे अनंत असे म्हणतात जिथे व्होल्टेज आणि वारंवारता स्थिर असते तर अनंत म्हणजे काय त्रास करण्याची गरज नाही 3 टप्प्यातील पुरवठा किंवा व्होल्टेज शी जोडलेले आहे आणि वारंवारता स्थिर राहील तर आता प्रश्न हा आहे की गती N वास्तविकतः ही रोटर ची गती आहे आणि फिरते क्षेत्र काय म्हणतात ते वेग N आहे आता अभ्यास करीत असताना टप्प्यातील सिंगल फेज सर्किट आम्ही गती NS शोधण्याचा प्रयत्न करीत होतो ते 3 ध्रुवांच्या जोडीचा विचार करीत आहे परंतु या प्रकरणात एक सूत्र आहे की सिंक्रोनस वेग 120 fP P पोल ची संख्या आहे उदाहरणार्थ जर f फ्रीक्वेंसी 50 हर्ट्ज आणि P 4 ध्रुवची मशीन असेल तर त्या P 4 फक्त जोडीचा प्रश्न नाही तर ns 120 50 विभाजित 4 तर हे 1500 RMP असेल की जर इंडक्शन मशीन असेल तर ते P P किंवा 3 पोल 4 पोल मशीन असतील तर त्या प्रकरणात त्याची गती नंतर दिसेल की ती मोटार म्हणून कार्य करते की नाही हे वेग 1500 RMP पेक्षा कमी असेल आणि जर हे जनरेटर असतील तर ते फक्त 1500 RMP च्या वर असेल आम्ही इंडक्शन जनरेटर बद्दल मोटर बद्दल चर्चा करणार नाही आणि सामान्यत आढळेल की हे एक 4 पोल मशीन आहे परंतु 3 चरणातील चुंबकीय क्षेत्र हे सिंक्रोनस वेग NS वर फिरते आहे जे सेफ्टी पिन 100 RMP आहे आणि हे N आहे रोटर ची सिंक्रोनस गती जो वेग NS पेक्षा कमी असेल तर आता येथे या गोष्टी कशा असतील तर आकृतीत दर्शविल्याप्रमाणे 3 स्टेजसाठी स्टेटर आणि रोटर वाऊंड च्या दोन्ही बाजूंनी दंडगोलाकार रोटर मशीनचा विचार करा हा वरचा भाग एक स्टेटर आहे आणि अंतर्गत वर्तुळ रोटर आहे आणि त्या दरम्यान हवा अंतर आहे आता सुरूवातीस रोटर फिरतांना सर्किट उघडण्यासाठी आणि स्टेटर ला अनंत शी कनेक्ट होऊ द्या म्हणजे रोटर ओपन सर्किट आहे ते शॉर्ट सर्किट नाही आमच्या समजण्याकरिता प्रथम रोटर ओपन सर्किट केलेले आहे आणि ते आणि स्टेटर हे एका पुरवठ्याशी जोडलेले आहे जेथे व्होल्टेज आणि वारंवारता दोन्ही स्थिर असतात स्टेटर प्रवाहने हवेच्या अंतरात फिरणारे चुंबकीय क्षेत्र स्थापित केले स्टेटर विंडिंगमध्ये emf समकालीन वेगात चालवते जे स्टेटर प्रतिरोध आणि गळती प्रतिक्रिया नगण्य आहे या धारणा अंतर्गत टर्मिनल व्होल्टेज ला संतुलित करते आता स्टेटर टर्मिनल ला व्होल्टेज शी जोडताना पुरवठा पुरवठा व्होल्टेज आहे तर स्वाभाविकच व्होल्टेज देखील स्टेटर विंडिंग मध्ये प्रेरित करेल आणि हे एक फिरणारे चुंबकीय क्षेत्र तयार करते जे समकालिक वेग NS वर फिरते तर हा F1 वास्तविक स्टेटर MMF किंवा तो F1 दिला आहे तर अनियंत्रितपणे ते घेतले जाते परंतु हे एक चुंबकीय क्षेत्र एक समकालिक वेगाने फिरते ns प्रत्यक्षात विद्युत अभियांत्रिकी मध्ये अनेक गोष्टी दृश्यमान नसते चुंबकीय क्षेत्राप्रमाणेच हे जाणवते परंतु व्होल्टेज करंट दृश्यमान करू शकत नाही तरंग पाहू शकतो परंतु अनुभवू शकतो परंतु डोळ्यांना दिसू शकत नाही फक्त ते तरंग रूप पाहू शकतो तर एखादा प्रवाह देखील दृश्यमान प्रमाणात नसतो केवळ तो अनुभव घ्या तर त्याचप्रकारे येथे आधीच आम्ही त्यांच्या तरंग रूपचा नमुना पाहत होतो परंतु डोळे हे कसे आहे ते पाहू शकत नाही तर म्हणून त्या परिस्थितीत स्टेटर ने हवेच्या अंतरात फिरणारे चुंबकीय क्षेत्र स्थापित केले जे स्टेटर विंडिंग ने दर्शविलेल्या F1 मध्ये समकालिक वेगाने प्रेरित emf ला चालवते स्टेटर प्रतिरोध आणि गळती प्रतिक्रिय नगण्य आहेत या धारणाखाली टर्मिनल व्होल्टेज चे संतुलन कोण करते आता रोटर फिरते क्षेत्र emf ला रोटर विंडिंगमध्ये प्रेरित करते कारण रोटर देखील आहे तर क्षेत्र फिरत आहे जेणेकरून ते रोटर वाइंडिंगमध्ये emf ला प्रवृत्त करेल परंतु कोणताही रोटर प्रवाह वाहू शकत नाही कारण आम्ही रोटर ओपन सर्किट आहे तर रोटर emf वारंवारता अर्थातच f कारण रोटर फिरत नाही म्हणून रोटर emf ची वारंवारता देखील f असते रोटर mmf F2 0 असल्याने रोटर ओपन सर्किट असल्याने कोणताही प्रवाह दर्शवित नाही तर या टप्प्यावर रोटर mmf F2 0 म्हणजेच हा आकृती जे अनियंत्रित आहे ते F2 0 वर बनवले गेले आहे तर या प्रकरणात कोणतेही टॉर्क विकसित झाले नाही आणि रोटर स्थिर आहे आता मशीन फक्त ट्रान्सफॉर्मर म्हणून कार्य करते जिथे स्टॅटर ज्याला आपण प्राथमिक ट्रान्सफॉर्मर म्हणतो आणि रोटर दुय्यम स्थिर बदलण्याऐवजी त्यांच्यामध्ये फिरणार्या चुंबकीय प्रवाहातील emf असतो सामान्य ट्रान्सफॉर्मर प्रमाणे प्रवाह बदलतो समजा ट्रान्सफॉर्मर समजा pi pi maxsine ω T तर परंतु येथे हे सामान्य ट्रान्सफॉर्मर प्रमाणे स्थिर बदलणारे प्रवाह होते परंतु हे फिरणारे चुंबकीय प्रवाह आहे कारण स्टेटर विंडिंगला 3 फेज पुरवठा करीत आहे आता रोटर ला आता स्थिर ठेवू द्या जी फिरण्यापासून अवरोधित आहे आता रोटर ओपन सर्किट नसल्याने त्याचे शॉर्ट सर्किट केले जाते परंतु रोटर ला फिरण्यास परवानगी नाही आणि रोटर विंडिंगवर शॉर्ट सर्किट आहे या प्रकरणात रोटर मध्ये आता फेज प्रवाह आहेत जे MMF F2 दिशेने फिरवत आहेत आणि स्टेटर क्षेत्रप्रमाणे वेगवान आहेत आता जर ते येथे आकृत्यामध्ये असेल तर हा F2 आहे परंतु आम्ही रोटर ला येथे फिरण्यास परवानगी देत नाही आहोत ns n रोटर च्या बाबतीत किंवा एनटीएस स्टेटर च्या संदर्भात जेव्हा जेव्हा रोटर ला फिरण्यास परवानगी देत नाही तेव्हा हे F2 प्रत्यक्षात या ns काय होईल ते या mmf ची गती आहे स्टेटर च्या संदर्भात ते फक्त ns असेल कारण आम्ही रोटर ला फिरण्यास परवानगी देत नाही परंतु तितक्या लवकर रोटर ला त्यामध्ये फिरण्यास अनुमती मिळेल ns n कारण रोटर च्या बाबतीत संबंधित गती तर या प्रकरणात रोटर ला आता स्थिर ठेवू द्या आणि रोटर वाइंडिंग कमी प्रसारित करा तर जर नैसर्गिक प्रवाह चालू असेल तर रोटर मध्ये mmf असेल तर परंतु क्षेत्र म्हणून रोटर ला फिरण्यास परवानगी देत नाही आता F2 प्रवाह ट्रान्सफॉर्मर प्रवाह असेल फक्त पाहू या जे स्टेटर तर ते बसबार पर्यंत असेल फ्लक्स प्रति ध्रुव जो r असेल परिणामी फ्लक्स घनता तरंग असतो तो टर्मिनल व्होल्टेज चे संतुलन साधण्यासाठी स्टेटर emf ला प्रेरित करतो ज्याचे हे तत्व ट्रान्सफॉर्मर सारखेच असेल तर F2 ने बस बार मधून स्टेटर मध्ये प्रतिक्रिया प्रवाह प्रवाहित केला तरंगचा एक फ्लक्स प्रति ध्रुव फय r ज्यामुळे परिणामी फ्लक्स घनतेच्या असलेल्या फ्लक्स ला स्टेटर mmf ला केवळ टर्मिनल व्होल्टेज मध्ये संतुलित ठेवण्यास प्रवृत्त करते कारण आता रोटर विद्युत प्रवाह चालू आहे तेव्हा हे उघडच आहे मशीन देखील लोड केले जाते तेव्हा हे रोटर ओपन सर्किट असेल जरी मशीन लोडेड असली तरी हे rअधिक राहतील किंवा स्थिर होईल खरं तर तयार केलेल्या कार्य परिस्थिती मोटर वरील लोड वर अवलंबून न राहता तो स्थिर राहील आता परस्परसंवाद r आणि F2 परिणामस्वरूप फ्लक्स r आणि F2 आहे जे एकमेकांच्या बाबतीत स्थिर असतात रोटर ला Fr च्या दिशेने हलविण्यासाठी टॉर्क टेंडिंग तयार करते प्रेरण मोटर एक स्व प्रारंभ डिव्हाइस आहे म्हणूनदरम्यानचा r आणि F2 जे स्थिर असतात एकमेकांसह तो r टॉर्क तयार करतो आणि रोटर ला Fr च्या दिशेने हलविण्यासाठी झुकतो म्हणूनच प्रवाह r आणि F2 परस्परांशी संवाद साधतील आणि या क्षेत्राची दिशा त्याचा परिणाम हा Fr असेल म्हणून जर या मार्गाने यासारखे दिसत असेल तर हे r F2 जे एकमेकांबद्दल पूरक आहेत ते रोटर ला डीआर दिशेच्या दिशेने हलविण्यासाठी टोक़ तयार करते जर ते प्रेरण मोटर असेल तर स्व प्रारंभ डिव्हाइस असेल तर शॉर्ट सर्किट रोटर ला आता फिरण्यास परवानगी द्या आता रोटर फिरतील अशा मोकळ्या जागेपासून मुक्त करा आता जर हे फिरले तर ते स्टेटर फील्ड च्या दिशेने जाते आणि n ची स्थिर स्थिती वेग प्राप्त करते तर त्याच समकालीन वेगाने त्या ns सह Fr याला काय म्हणतात त्या दिशेने तो फिरवेल परंतु आता रोटर त्याच दिशेने किंवा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने फिरवित आहे तर स्वाभाविकच हे काय होईल कारण रोटर वेगाने n फिरत आहे जे ns पेक्षा कमी आहे तर याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये रोटर फिरत असेल ज्याला r च्या त्याच दिशेने फिरत आहे त्या फिरणार्या चुंबकीय क्षेत्रास काय म्हणायचे परंतु ते कधीही ns पकडणार नाही जर ते ns पकडले तर n रिलेटिव्ह गती नंतर निश्चित होईल तर या प्रकरणात हे स्टेटर फील्ड मध्ये धावते जे n ची स्थिर वेग प्राप्त करते अर्थात ns पेक्षा कमी n आहे कारण जर n ns दरम्यानचा संबंधित वेग स्टेटर फील्ड आणि रोटर विंडिंग 0 असेल आणि म्हणून प्रेरित emf आणि रोटर प्रवाह 0 असतील आणि म्हणूनच टॉर्क विकसित केला जाणार नाही म्हणून रोटर अशाप्रकारे समक्रमित वेग ns पर्यंत पोहोचू शकत नाही तो स्लिप होईल प्रत्यक्षात ते प्रेरण मोटर साठी असेल जे ns पेक्षा कमी असावे रोटर n च्या तुलनेत वेगात चालू असेल रोटर कंडक्टरच्या संदर्भात स्टेटर फील्ड ns n आहे कारण ns च्या दिशेने दोघे एकाच दिशेने वाटचाल करीत आहेत रोटर मध्ये प्रेरित emf आणि विद्युत प्रवाहची वारंवारता ns n 120 F2 P होईल प्रत्यक्षात F2 रोटर वारंवारता आहे आणि हे ns n म्हणजे त्याला संबंधीत गती ns n 120 F2 P आहे आता F2 असे लिहिले F2 P ns n 20 नंतर अंश आणि भाजक Ns गुणा आणि हा भाग ns n ns हा भाग आम्ही परिभाषित करतो ते म्हणजे स्लिप आणि हा एक भाग f आहे कारण ns 120 पूर्वीचे 120 f P आहे तर हे लिहू शकतो की हा n ns P 120 आहे तर हा s भाग आहे आणि हा भाग f आहे f P ns त्याऐवजी f P ns विभाजित 120 आहे हे समीकरण f आहे म्हणून रोटर फ्रिक्वेन्सी F2 s f जरी हे s f जेव्हा रोटर स्लिप s असेल आणि s ns n s सह फिरत असेल तर त्यास रोटर ची स्लिप म्हणतात स्लिप s प्रति एक गती आहे हे आकारमान कमी प्रमाणात समक्रमित गती करते ज्या वेळी रोटर स्टेटर फील्ड च्या मागे सरकतो तर ns n वेगळ् फरक आहे एनएस हे एक परिमाण कमी प्रमाण आहे म्हणूनच आपण स्लिप ला s म्हणतो रोटर वारंवारिता F2 sf ला स्लिप वारंवारिता म्हणतात परंतु जेव्हा मशीन त्या t 1 वर स्थिर असते कारण त्या tin 0 वर रोटर n 0 फिरत नाही तर त्या वेळी स्थिर असेल म्हणून समीकरण 2 सहजपणे n 1 s n s लिहू जेणेकरून हे समीकरण 3 असेल समीकरण 1 वरून हे देखील लिहू शकते की 120 s f P हे f2 sf आहे म्हणूनच 120 sf P ns n हे समीकरण 4 आहे म्हणून त्याच दिशेने रोटर च्या संदर्भात रोटर वेगवान n व रोटर फील्ड ns n वर चालू आहे स्टेटर वरून पाहिल्याप्रमाणे रोटर क्षेत्रच निव्वळ वेग फक्त n ns n n s असेल रोटर वेगाने n व ns n येथे रोटर क्षेत्र कार्यरत असल्याने ते पहा त्याच दिशेने रोटर च्या बाबतीत स्टेटर s पासून पाहिलेल्या रोटर क्षेत्राची निव्वळ वेग तर या प्रकरणात पुन्हा या आकृत्याकडे परत जात आहेत तर हे आहे n रोटर च्या संदर्भात आणि जर हे जोडले तर फील्ड ns प्रत्यक्षात तयार केले जाईल आणि टॉर्क ची ही दिशा आहे ते थोडेसे दिसेल आणि हे या योजनाबद्ध आकृती विचारातून आहे ते अधिक चांगले समजेल आणि एक गोष्ट अशी आहे की या F2 F ला ज्याला हा F1 Fr F2 म्हणतो आहे ते सर्व एकमेका संदर्भात स्थिर आहे ns सह हलवित आहेत आणि म्हणून या सर्व गोष्टी स्थिर राहतील कारण Fr आणि F2 मधील हा कोन डेल्टा आहे म्हणून या सर्व गोष्टी स्थिर राहतील म्हणून येथे हेच म्हणावे की रोटर च्या संदर्भात त्याच दिशेने असलेल्या रोटर क्षेत्राची एकूण वेग स्टेटर वरून वाढत जाईल त्यामुळे रोटर क्षेत्र आणि स्टेटर क्षेत्र आहे की स्टेटर क्षेत्रात आहे की दोन्ही एक वेग NS हलवून जाते अशा प्रकारे प्रतिक्रिया क्षेत्रा F2रोटर नेहमी स्टेटर क्षेत्रात संबंधित स्टेशनरी F1 आहे किंवा स्त्रावमुळे होणारा परिणाम क्षेत्रात Fr तर r प्रति ध्रुव आहे याचा अर्थ असा की कार्यक्षेत्र F2 आहे आम्ही रोटर च्या रेखाचित्रात काढले आहे स्टेटर क्षेत्र F संदर्भात नेहमीच स्थिर असते1 किंवा परिणामी क्षेत्र Fr म्हणून या सर्व गोष्टी स्थिर असतात तर आता डेल्टा ला जोडलेला स्टेटर आणि स्टार ला जोडलेला रोटर सह थ्री फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर ची सर्किट आकृती यामध्ये दर्शविलि आहे ही स्टेटर वाइंडिंग आहे हा थ्री फेज पुरवठा आहे आणि ही रोटर वाइंडिंग S E2 घेणारा व्होल्टेज द्वारे प्रेरित रोटर मध्ये आहे आणि हे ब्रशेस आहेत स्लिप रिंग्ज आहेत तिथे सुरुवातीच्या प्रतिरोधनातून कमी केले जाऊ शकतात हे ते करेल तेव्हा दुसर्या आणि तिसर्या वर्षी इंडक्शन मोटर प्रयोग फेज इंडक्शन मोटर प्रयोग त्या वेळी रोटर मोटर वर पाहूया तर या प्रकरणात रोटर किंवा रोटर विंडिंग स्लिप रिंग्ज शी जोडली गेली आहे ज्याचा प्रारंभ सुरू होताना बाहेरील प्रतिरोध शॉर्ट केला जातो येथे मोटर पूर्ण वेगा वर पोहोचली म्हणून प्रतिकार तोडण्यात आला आहे येथे प्रतिकार आहे येथे दर्शविलेले नाही तर या स्क्विररेल केज मोटर च्या रोटर ने तेथे कायमस्वरुपी बार शॉर्ट केले होते जेणेकरून हे सर्किट पॉइंट समकक्ष वाऊंड च्या रोटर वरून बदलले जाऊ शकते या प्रकरणात स्क्विररेल केज मोटर बाबतीत या सर्व गोष्टी नाहीत कारण रोटर स्वतः शॉर्ट केलेला असतो तर समीकरण २ वरून आपण स्लिप ns n ns लिहू शकतो त्याला ns n असे म्हणतात स्लिप वेग आणि हा समकक्ष वेग कधीकधी जर ती संख्यात्मक असेल तर जर स्लिप वेग असेल तर आम्ही E2 चा फरक घेऊ ns n ते मोटर साठी नेहमीच सकारात्मक असेल आणि म्हणून s 1 n ns हे समीकरण 5 आहे असे म्हणतात आता अर्थात n 0 साठी ते माझे रोटर s 1 आहे जे स्थिर रोटर साठी आहे आणि s 0 N साठी समान आहे समकक्ष वेगाने चालणार्या रोटर साठी हे आहे तर समीकरण 1 पासून सध्याच्या प्रेरित रोटर ची वारंवारता F2 sf आपण पाहिली आहे रोटर मध्ये प्रेरित केलेल्या प्रेरित विद्युत प्रवाह वारंवारता F2 sf आपण पाहिली आहे प्रेरण मोटर ची सामान्य पूर्ण लोड स्लिप 2 ते 8 च्या ऑर्डर ची असते तर रोटर विद्युत प्रवाह वारंवारिता 1 ते 4 हर्ट्जपेक्षा कमी आहे जर 2 असेल आणि स्लिप 2 असेल तर f 50 हर्ट्ज असेल तर F2 हर्त्झ 1 असेल कारण 02 50 तर आता प्रत्येक टप्प्यात पुढील टप्प्यात स्टेटर emf दिलेला आहे E1 म्हणा pi root 2 जसे ट्रान्सफॉर्मर Kw1 N 1 f r तर Kw1 हे वाइंडिंग घटक आहे यावर चर्चा झाली नाही आहे फक्त तेच लक्षात ठेवा कारण तिसऱ्या वर्षाच्या च्या इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग मध्ये ते आपण इंडक्शन मशीन बद्दल जास्त माहिती घेणार आहोत आणि हे N phaSE1 आहे जे Nfh 1 आहे जे स्टेटर बाजू आहे वळणांची संख्या Nph 1 असेल आणि f वारंवारिता आणि r प्रत्येक ध्रुवा वरील प्रवाह आहे तर प्रति फेज रोटर emf s १ वर स्थिर रोटर दिला जातो तो emf येथे pi root 2 Kw2 Nph 2 f r असेल हा ट्रान्सफॉर्मर phi root 2 आहे 2 गुणाकार 4 आणि हे वळण घटक Kw2 देखील रोटर च्या विंडिंग फॅक्टर ला असतो आणि ही प्राथमिक बाजू आहे या बाजूस दुय्यम बाजू आहे तरE1 स्टेटर प्रेरित emf प्रति टप्प्यात E2 रोटर प्रेरित emf प्रति टप्प्यात असेलतेल Kw1 हा स्टेटर विंडिंग घटक आहे Kw2 रोटर विंडिंग घटक असून Nph1 स्टेटर प्रति टप्प्यात वळतो Nph2 रोटर प्रति टप्प्यात वळतो का ही गोष्ट हस्तांतरित करू आणि r चे परिणामी प्रति हवाई अंतर ध्रुव किती असेल आता कोणत्याही स्लिपवर रोटर वारंवारिता sf असल्याने रोटर प्रेरित emf बदलते SE2 मध्ये रोटर वारंवारिता आता बदलते F2 sf मध्ये म्हणून रोटर प्रेरित emf ते E2 असेल तर जर ती स्लिप असेल तर ती एक SE2 आहे परंतु जेव्हा रोटर चालू असेल तेव्हा त्यास स्लिप असेल तर ते SE2 असेल तर आता z साठी रोटर सर्किट प्रतिरोध Z2 r2 jX2 असेल स्लिप १ असताना आता जेव्हा X 2 रोटर च्या लीकेज प्रतिक्रियवर स्थिर असेल ती रोटर वारंवारिता आहे स्टेटर वारंवारिता ti असेल जेणेकरून ती f आहे आता जेव्हा मोटर त्या स्लिप s वर चालत असताना ती ti वारंवारिता sf इतकी वारंवारिता बदलला जात असेल तर तो प्रतिरोध इतका r2 jX2 बदलतो वारंवारता sf असल्यामुळे समजा x L ω असे म्हणू हे समान 2 pi f आहे 2 pi fω r2 pi f तर L ω L लिहा तर परंतु f च्या ऐवजी रोटर वारंवारिता F2 sf होईल सामान्यतः 2 pi f हे s आहे तर x ला पहा रोटर वारंवारता पहा आता रोटर चालू आहे प्रतिबाधा r2 j s X 2 r2 प्रतिरोध आहे परंतु ही प्रतिक्रिया वारंवारतेवर अवलंबून असते म्हणूनच असे दिसून आले आहे की रोटर प्रवाहची वारंवारता प्रेरित emf आहे आणि प्रतिक्रिय सर्व स्लिप च्या थेट प्रमाणात बदलतात कारण जेव्हा रोटर फिरत असतो तेव्हा वारंवारता प्रेरित emf प्रवाह बदलत असते तसेच प्रतिक्रिय देखील बदलते कारण हे f आहे कारण सर्वसाधारणपणे आम्हाला L ω माहित आहे परंतु रोटर च्या बाबतीत हे F2 असेल वारंवारता F2 sआहे म्हणूनच येथे s आहे आता हे आकृती 6 रोटर सर्किट दर्शवते हे स्लिप s वर प्रेरित व्होल्टेज म्हणतात रोटर सर्किट आहे रोटर स्वतः शॉर्ट सर्किट आहे म्हणून हा r2 रेझिस्टन्स आहे हा s X 2 हा दिला जातो जो बदलणारी राशी आहे आणि हा प्रवाह 2 आहे म्हणून या प्रकरणात रोटर सर्किट आहे कारण रोटर शॉर्ट सर्किट आहे म्हणूनच हा एक बंद मार्ग आहे आता सर्किटचा अँगल थेटा 2 चे टॅन tan inverse s X 2 r2 तर हे म्हणजेच थेटा २ मागे पडले आहे आता देखील E1 E2जर हे अभिव्यक्ती असेल तर हे येथे लिहिले आहे की या अभिव्यक्तीने E1 E2 फक्त E1 E2 विभाजित केले तर ते असे होईल E1E2 बनवल्यास ते Kw1 Nph1 Kw2 Nph 2 N1 N2 असेल जे N1 Kw1 Nph1 N2 Kw2 Nph 2 a म्हणा तर या प्रकरणात जेथे N1 N2 प्रभावी स्टेटर आणि रोटर प्रत्येक टप्प्यात वळतात तर ट्रान्सफॉर्मर सारखे बनवूया आता पुढे सर्किट मॉडेल चा विकास तर सर्किट मॉडेल म्हणजे ट्रान्सफॉर्मर म्हणजे E1 E2 a a ला N1 N2 आणि प्रवाह I2 ' 2 1 a असे म्हटले आहे आम्ही ट्रान्सफॉर्मर E2 स्थिर रोटर emf असे समजू तरनंबर २ ट्रान्सफॉर्मर प्रमाणे स्टॅटर करंट च्या चुंबकीय प्रवाह घटकाच्या m आधी स्टेटर प्रेरित emf E1 90 डिग्री पेक्षा मागे राहतो क्रमांक 3 इंडक्शन मोटर केवळ ट्रान्सफॉर्मर नाही जो व्होल्टेज आणि सद्य पातळीत बदल करतो हे खरं तर सामान्यीकृत ट्रान्सफॉर्मर सारखे वागते ज्यामध्ये वारंवारतेचे रूपांतर स्लिप च्या प्रमाणात देखील होते जसे की रोटर प्रेरित emf हा SE2 आहे आणि रोटर रिएक्टन्स SX2 आहे आहे आता ट्रान्सफॉर्मर सारख्या समकक्ष सर्किट चे मूळ नुकसान कमी करण्याच्या घटकाकडे दुर्लक्ष केले जाईल ही स्टेटर ची बाजूआहे आणि ट्रानसफॉर्मर ची प्राथमिक बाजू r 1 x 1 प्रवाह 1 आहे हे 2 आहे प्रवाह I2 ' I1 m 2 आहे आणि हे आदर्श व्होल्टेज आहे आता आम्ही या व्होल्टेज E 1 ला साथिंग करणारा एक आदर्श ट्रान्सफॉर्मर बनवितो आणि ही बाजू f वारंवारता दिली जाते आणि Pm दिसेल की हे प्रत्येक टप्प्यात एक यांत्रिक उर्जा उत्पादन आहे म्हणूनच विभाजित 3 आपण नंतर पाहू आणि ही आकृती 7a आहे आणि ही रोटर सर्किट वारंवारता F2 sf आहे आणि व्होल्टेज प्रेरित रोटर सर्किट मुळे नुकतेच आम्ही SE2 पाहिले हे r2 SX2 आहे आणि हा प्रवाह आहे तर पुढे हे पहिल सर्किट आहे पुढील एक आहे आणि रोटर n च्या वेगाने फिरत आहे येथे n असे दिलेले आहे आता हे व्युत्पन्न नंतरचे आहे पुढे या बाजूची डावी बाजू तशीच राहील कारण ही वारंवारता f ही वारंवारता F2 होय F2 sf आहे आता हा रोटर सर्किट आहे हा E1 आहे हा भाग SE2 SE1 असेल येथे हे गुणोत्तर हे 1 ते a1 आहे येथे ते 1 a n 1 nआहे a n 1 n २ तर इथे प्रमाण 1 असे दिले गेले आहे आता या प्रकारे1 ते 1 आहे आणि या सर्व गोष्टी या रुपांतरित होतात हे रूपांतर नंतर दर्शविले जाईल जसे ट्रान्सफॉर्मर जवळपास सारखेच असेल तिथे तिथे r2 ' a वर्ग r2 s X 2s एक चौरस X 2 असेल आणि येथे सध्या ही बाजू 22 आहे आता जर नजर टाकली तर1 समान 1 a आहे त्यामुळे I 2 2 a असेल तर जर या बाजूने त्याचे रूपांतरण झाले तर ते 1 पर्यंत असेल तर ते BecoI2 I2 a होईल आणि मग saE2होईल कारण SE1 1 व्युत्पन्न करण्यासाठी क्रिया न करता ते फक्त थोडा कठीण थोडे सहज करू शकता का आहे पण साधण्याची क्रिया नंतर आहे आता या बाजूने ही गोष्ट विभागून घ्या हे सर्व पॅरामीटर्स या बाजूने विभाजित करतात s आता 1 ते 1 आहे हे सर्व बाजू विभाजित s चे आहे म्हणून त्यावेळी असे असताना कॉटो व्युत्पन्न केल्याने हा आकडा कॉटो होणार नाही त्यामुळे सर्वकाही नंतर या होईल नंतर ही1तरया X 2 आहे sआहे तो X2 असेल आणि विभाजित केल्यास हे एक r2 ' s असेल तर ते X 2 ' r2 ' S असेल आणि यास E 1 E 1 करा तर येथे तो पुन्हा 1 दर्शविला गेला नाही तर ही फ्रिक्वेन्सी f आहे ही फ्रिक्वेन्सी f0 आहे कारण सर्व काही या बाजूच्या दृष्टीने केले गेले आहे तर आता हे देखील आहे कारण सर्व काही s मध्ये विभागले गेले आहे तर आता हे समकक्ष सर्किट आहे आता ते F2 sf आहे आता ही फ्रिक्वेन्सी च आहे कारण हे E1 हे E1 आहे ट्रान्सफॉर्मर प्रमाणे या दोन्ही गोष्टी या बाजूने आणतील तर जर ते आणले तर X 2 आणि r2 असेल तर सर्किट बंद होईल तर हे म्हणजे इंडक्शन मशीन समतुल्य सर्किट परंतु r c येथे दर्शविलेले नाही आम्ही ते दर्शवू तर हे इंडक्शन मशीन ची समतुल्य सर्किट आहे तर आता जर ट्रान्सफॉर्मर सारखा कोर तोटा झाला असता तर या शाखेत मूळ भाग समान आहे परंतु ही शाखा आली आहे आता या गोष्टी कशा येत आहेत आता प्रेरणा मोटरच्या समकक्ष सर्किट चा विकास आहे की आता गोष्टी कशा येत आहेत आकृती 7a मध्ये दाखवल्यानुसार इंडक्शन मोटर चे सर्किट मॉडेल आता प्रत्येक टप्प्याआधारे काढता येते आता या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत म्हणून हे सर्व इथे लिहा तर रोटर सर्किट आकृती पासून हे व्युत्पन्न पहा SE2 r2 j SX 2लिहू शकतो त्या पहिल्या एक आकृती 7 a मध्ये म्हणून त्यास अंश आणि छेद यांना a ने गुणा तर E2 नंतर a r2 j s a X 2 अंश आणि भाजक यांना a ने गुणा आम्हाला माहित आहे a 2 म्हणून हा भाजक पुन्हा a ने गुणा तर ते a 2 आहे म्हणून SE2 एक वर्ग r2 j s वर्ग X 2 त्यामुळे हा भाग E2 लिहिले जाऊ शकते E 1लिहिले जाऊ 1शकते कारण E 1 E2 a आहे त्यामुळे SE1 एक फूट चौरस r2 j s चौरस X 2 म्हणून Z2 एक वर्ग r2 j s वर्ग X 2 जो r2 ' j S X 2 r2 हे बरेच X 2 बरेच काही निश्चित करा म्हणूनच आपण येथे जे बनवले आहे तेच आहे आपण येथे जे काही बनवले आहे ते या सर्किट वर जात आहे जे आपण येथे SE2 बनवले आहे ते शेवटी SE1सहजपणे बनवू शकते तर म्हणूनच हा SE1 येथे आहे त्याचप्रकारे येथे आहे की हा प्रत्यक्षात SE1 आहे तर हे ट्रान्सफॉर्मर संख्यात्मक म्हणून इंडक्शन मशीन चे समकक्ष मापदंड आहे परंतु आपण या गोष्टीला वाढविण्यासाठी किंवा विभाजक SE1 लिहू शकतो ही गोष्ट म्हणून अंश आणि विभाजित करा म्हणून हे येत आहे E 1विभाजित r2 ' j X 2 जे सर्वकाही स्टेटर च्या बाजूने रूपांतरित झाले आहे तर या सोपी युक्त्या रोटर सर्किटला संदर्भित आहेत या सोपी युक्तीने रोटर सर्किटला स्टेटर वारंवारिता संदर्भित केले कारण त्या वेळी सर्किटला टोलिकॅस्टरची वारंवारता म्हटले जाते कारण येथे सर्किट वारंवारता f आहे परंतु येथे वारंवारता f देखील आहे sf येथे आहे परंतु हे विभाजित s म्हणून आहे तर ही बाजू वारंवारताच आहे ही वारंवारता ही एक सोपी युक्ती आहे तर यालाच I2 असे म्हणतात तर ही सोपी युक्ती रोटर सर्किटला स्टेटर वारंवारता संदर्भित करते तर आता r2 ' s पासून r2 वेगळे केले जाते याचे कारण रोटर कॉपर लॉस हे वेगळे आहे सर्किट मॉडेल आकृती 8a मध्ये दर्शविले आहे ज्यामध्ये बदलणारा प्रतिकार विद्युत स्वरूपात यांत्रिक आऊटपुट दर्शवते म्हणजेच हा प्रतिकार म्हणजे आम्हाला r2 ' s मिळाला ही एक गोष्ट आहे परंतु स्टॅटर ला प्रतिरोधास मुळात r2 म्हणतात म्हणून r2वजा करतात 'मग r2 जोडतात' याचा अर्थ हे r2 म्हणून लिहिले जाऊ शकते ' r2 सामान्य ते 1 s 1 असेल तर हे पुन्हा एका पुस्तकातून घेतले आहे हे जर असे दिसते की ज्याने ते बनवले आहे कारण सर्व गोष्टी लहान मोठ्या प्रमाणात दर्शवतात पत्र तर मुळात r2 हे काही नाही परंतु अल्प r2 X2 हे छोटे X2 शिवाय काहीही नाही R 1 काही नाही तर लहान R 1 X 1 काहीही नाही छोटे r 1 आणि X m काही नाही परंतु एक लहान Xm आहे आणि हे r आहे हे तसेच प्रवाह I0 आहे R काहीच नाही परंतु लहान री तर आणि हा रोटर सर्किट विभक्त झाला आहे हा भाग विभक्त केलेला आहे हा प्रत्यक्षात रोटर प्रतिकार आहे आणि हे क्षेत्र आहे आणि बाकीचे हे जे काही आहे हा भाग खरोखर आहे यांत्रिक उर्जा उत्पादन कारण r2 s s अस्थिर आहे ते स्लिप आहे तर हे काढून घ्या हे बाकीचे r2 ' 1 s होईल ही एक यांत्रिक उर्जा आहे ज्याला सकल म्हणतात जे आपण पाहू म्हणजे याचा अर्थ असा की ही सर्किट प्रत्यक्षात हा सर्किट r2 ' s आहे s पुन्हा एकदा या r2 ला सांगत आहेr2 ' s दोन गोष्टी केल्या जाऊ शकतात 1 r2 लिहायला मिळू शकेल R2 सामायिक घ्या नंतर 1 s 1 मिळेल जो r2 जोडतो वजा r2 करतो म्हणून हा भाग येथे येत आहे जे येथे दाखवले गेले आहे तर हा भाग प्रत्यक्षात विभक्त झाला रोटर प्रतिरोध विभक्त झाला आहे तर म्हणूनच ही सर्किट प्रत्यक्षात यांत्रिक उत्पादन आहे तर याचा अर्थ असा आहे की आकृती 8a मध्ये आहे म्हणून हे दोन जोडले तर ते r2 ' s असेल तर वैकल्पिकरित्या या गोष्टीचे सर्किट मॉडेल यासारखे वापरले जाऊ शकते याकडे दुर्लक्ष केल्यास या Ri घटकांकडे दुर्लक्ष केले जाईल तर हे असे होऊ शकते r2 ' X 2 ' r2 येथे r2 असेल तर येथे छपाईची चूक आहे आणि ही वजाबाकी कमी करणे म्हणजे येथे जे काही होते म्हणजे शाखा काढून ते सर्व नुकसान घेतले जाईल परंतु या भागासाठी हे r2 ' 1 s येथे कोर लॉस अल्फा हे होय सरलीकरण काढल्यास वजा करावे लागेल तर ही आणखी दुसरी गोष्ट म्हणजे लोह लॉस प्रतिकार वायरमधील संबंधित Ri वगळले आणि हे नुकसान एकूण शोषक r21 s - 1असलेल्या यांत्रिक आउटपुट मधून वजा केले जाईल आता हे प्रमाण इंडक्शन मशीन मध्ये स्लिप च्या सामान्य श्रेणीत अगदी अंदाजे स्वीकार्य आहे हे लक्षात घेतले जाऊ शकते की शक्ती निर्माण करण्यासाठी r2 ' 1 s 1 मध्ये आकृती 8 b मध्ये कोर लॉस समाविष्ट आहे जे त्यापासून वजा करणे आवश्यक आहे जेव्हा सक्रीय यांत्रिक शक्ती प्राप्त करण्यासाठी संख्यात्मक काम केले जाईल तर काही संख्यात्मक माहिती मिळवण्यासाठी निव्वळ यांत्रिकी उर्जा उत्पादन मिळविण्यासाठी वळण आणि घर्षण तोट्यातून आणखी वजा करणे आवश्यक आहे कधीकधी विंडीग आणि घर्षण नुकसान म्हणजे रोटेशनल तोटा होय ज्याचे यापैकी काही दिले जाईल कोर लॉस विंडिग आणि घर्षण हानी एकत्रितपणे रोटेशनल लॉस म्हणून घेतले जाते कारण मोटर चालू असताना हे दोन्ही नुकसान होतात तर प्रेरण मोटर मधील फिरण्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात स्थिर असते सतत लागू केलेल्या व्होल्टेज आणि मोटरची गती न लोड पासून पूर्ण लोड पर्यंत फारच कमी नसते तर लोडमध्ये बदल होतात फक्त गोष्ट अशी आहे की संख्यात्मक निराकरण करण्यासाठी नेट मेकॅनिकल पॉवर शाफ्ट पॉवर ला या गोष्टीचा अंतर्भाव असतो शाफ्ट पॉवर म्हणजे निव्वळ यांत्रिक शक्ती तर दुसरी गोष्ट म्हणजे अंदाजे सर्किट मॉडेल असे दर्शविले आहे याचा अर्थ या शाखेने येथे आणखी एक ठेवली आहे हे एकत्र करा परंतु या प्रकारचे विश्लेषण चुकीचे परिणाम देईल कारण ट्रान्सफॉर्मर प्रमाणे ही वास्तविकता खूपच कमी आहे परंतु प्रेरण मोटर मध्ये कदाचित हे 30 ते 50 असेल म्हणून या सोपा सर्किट परिणामाचा वापर करून सोप्या आणि सोप्या गोष्टी केल्यास या प्रकारची गणना अचूक होणार नाही कारण इंडक्शन मशीन साठी हे I0 खूप जास्त असेल तर ती 30 ते 50 असेल सर्व काही येथे लिहिलेले आहे तर पुढे ट्रान्सफॉर्मर च्या तुलनेत इंडक्शन मोटर मध्ये प्राथमिक गळतीचा प्रतिक्रिय देखील आवश्यक आहे आणि म्हणून प्राथमिक अभिक्रियामधील व्होल्टेज ड्रॉप कडे दुर्लक्ष करणे अगदी न्याय्य नाही म्हणून इंडक्शन मशीन अंकीय सोडवताना त्या अचूक मॉडेलवर विचार करावा लागेल तर म्हणून प्राप्त परिणाम हे मॉडेल बर्याच कमी अचूक आणि चुंबकीय शंट शाखा आहेत जी चा प्रवाह I0 जवळजवळ 90 डिग्री मागे आहे ज्या ऊर्जा घटकावर मोटर पूर्ण लोडवर कार्य करतो कमी 0 8 लोडवर कमी जे '2 मशीन मशीन फॅक्टर' कमी आहे चुंबकीय सर्किटमध्ये हवेच्या अंतराच्या अस्तित्वामुळे प्रेरण मोटर ची ही मूळ समस्या आहे आणि स्टॅटर बाजू असलेल्या उत्तेजनाचा प्रवाह त्या मुख्य वरून काढलेला असणे आवश्यक आहे